सर्वांना नमस्कार आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील NPTEL ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आयआयटी खडगपूरचा मी राजाराम आमच्या व्याख्यान 4 मध्ये आपले स्वागत आहे व्याख्यान 3 मध्ये आपण टेक्निकल ड्रॉईंगचे मूलभूत डायमेन्शन्स आणि ड्रॉईंग शीट लेआऊट पाहण्याचा प्रयत्न केला आणि आपण बेसिक डायमेन्शन आणि त्याच्या टर्मिनॉलॉजीसह आपण ते व्याख्यान संपवले बेसिक डायमेन्शन्स डायमेन्शन लाईन ऍरो आणि एक्सटेंशन लाईन च्या स्वरूपात टर्मिनेशन सिम्बॉल्स R च्या स्वरूपात रेडिअस सिम्बॉल आणि त्याचे डायमेन्शन जर व्यास सहभागी असेल तर त्यासाठी आपण फाय वापरतो आणि व्यास ही संपूर्ण गोष्ट आणि त्याचे प्रतीक आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण रेखांकनाचे उदाहरण घेतले आहे जर तेथे एखादी सेंटर लाईन असेल त्या सोबत लॉन्ग डॅश डॉट आणि डॅश लॉन्ग डॅश त्यानंतर शॉर्ट डॅश त्यानंतर लॉन्ग डॅशlong dash dot and dash a long dash followed by a short dash followed by a long dash या बद्दल शिकलो आणि आपण रेफरन्स डायमेन्शन कसे दाखवायचे या बद्दल ही शिकलो या लेक्चरमध्ये आपण तांत्रिक रेखांकनासाठी वापरल्या जाणार्या डायमेन्शनच्या मूलभूत घटकांबद्दल शिकू अमेरिकन प्रॅक्टिसमध्ये ते इंच दशांश इंच फ्रॅक्शनल इंच फूट आणि फ्रॅक्शनल इंच वापरतात भारतीय स्टॅण्डर्ड करिता ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड आपण SI युनिट्स वापरतो किंवा तंतोतंत बोलल्यास आपण मिलीमीटर वापरतो रेखांकनांसाठी SI किंवा मेट्रिक युनिट आपण तंतोतंत बोलल्यास मिलिमीटर दाखवतो सामान्यत तांत्रिक रेखांकनांमध्ये नेहमीच सर्व डायमेन्शन मिमी मध्ये नमूद केले जाते अशा प्रकारच्या मजकूर आपण बहुतेक वेळा ड्रॉईंगच्या प्रत्येकठिकाणी मि चा उल्लेख न करता रेखांकनासाठी समाविष्ट करतोआपण कोणत्याही बेसिक युनिटचा उल्लेख न करता फक्त 1 25 सारख्या संख्येने दाखवतो परंतु ते असे आहे ड्रॉईंग शीटमध्ये नेहमी दर्शविण्याची पद्धत म्हणजे सर्व डायमेन्शन मिमी मध्ये आहेत जर आपण मेट्रिक सिस्टीम वापरत असाल तर कोणत्याही आकारासाठी आपल्याला 0 ने सुरवात करावी लागते जर ते इंच असेल तर हे ठेवण्याची गरज नाही उदाहरणार्थ मी 0 50 युनिट्ससारखे काहीतरी दाखवू इच्छित आहे हा समोरचा 0 ते मेट्रिक सिस्टममध्ये आहे हे दर्शवितो जर ते इंच असेल तर ते फक्त 50 बाहुबलीअसेल जेव्हा जेव्हा आपण रेखाचित्र रेखाटण्याकडे पहात आहोत बेसिक डायमेन्शन 5 दर्शवित असेल तर ते नोंदवले पाहिजे की ते इंच सिस्टममध्ये आहे जर ते 0 50 असेल तर हे एक मेट्रिक सिस्टम आहे म्हणूनच मी म्हणालो की प्रत्येक डायमेन्शन सोबत युनिट समाविष्ट केले जात नाहीत रेखांकनावर आधारित अस गीतालेल्या नोटमध्ये युनिट्स निर्दिष्ट नसेल तर निर्दिष्ट करा सर्व डायमेन्शन मिमीमध्ये आहेत युनिट्स दर्शवण्याचे हे एक प्रकारचे टेम्पलेट आहे प्लेन आकृतीसाठी डायमेन्शन आणि युनिट्स वापरुन एक उदाहरण समजून घेऊया येथे आपल्याकडे जिन्याचे रेखाचित्र आहे उदाहरणासाठी हा जिना एक ड्रॉईंग म्हणून दिला आहे या रेखांकन मध्ये याठिकाणी डायमेन्शन्स येथून येथपर्यंत दर्शविले गेले आहे जी काही लांबी उपलब्ध आहे ती एका लाईन एरोहेड्स आणि एक मूलभूत डायमेन्शन 5 25 क्रमांकाद्वारे दर्शवते येथून येथपर्यंत जी काही लांबी असेल ती 4 युनिट्स द्वारे दर्शविली आहे येथून येथपर्यंत ती लाईन 2 75 आहे लक्षात घ्या की आपण ऑब्जेक्टच्या बाहेरील बाजूंनी हे डायमेन्शन दर्शवित आहोत जे बाहेर आहे आत नाही जसे की 5 25 ही चुकीची पद्धत आहे याप्रमाणे आपल्याला कोणत्याही डायमेन्शनांचा उल्लेख ऑब्जेक्ट च्या बाहेर करावा लागेल त्याच प्रमाणे आपण येथून येथपर्यंत बाहेरील बाजूस दाखवत आहोत आणि येथून येथपर्यंत देखील बाहेरील बाजूस दाखवत आहोत पुढे लक्षात घ्या की सर्वात कमी डायमेन्शन आत नोंदवल्या जाते पुढे बाहेरील डायमेन्शन मध्ये वाढ नोंदवल्या जाते आणि पुढे सर्वात मोठे डायमेन्शन दाखवले जाते आपण येथे पाहूया त्याप्रमाणे येथे देखील पाहूया चला याकडे देखील पाहूया तर आपण आतील तपशील दर्शवू शकतो हे डायमेन्शन देखील दर्शवू शकतो जरी हे किमान 10 मिमी लांबीपर्यंत राखायचे असले तरी तर ते अंतर कमी असल्यास आपण एरोहेड्ससह एक छान एक कन्टिन्यूअस लाईन रेखाटू शकतो तर त्यास आत दर्शविण्याची वापरायची पद्धत नाही त्याऐवजी आपण ते बाहेरून दर्शवितो 0 75 हे सर्वात कमी डायमेन्शन आहे पुढील एक येथून या उंचीवर आहे उभ्या वस्तूची प्रोजेक्शन उंची ही 1 5 आहे येथून येथपर्यंत ते 2 5 आहे आपण पहात असलेली वस्तू म्हणजे पायऱ्या असलेली आहे आणि डायमेन्शन हे एरोहेड्ससह कन्टिन्यूअस लाईन आहेत प्लेन ऑब्जेक्टऐवजी 2D ऑब्जेक्टप्रमाणे जर ती सिलेंड्रिकल वस्तू असेल तर आपण त्याकडे पाहू येथे आपण पाहू शकतो की शीटवरील ऑब्जेक्ट लाईन बरोबरच दिसत आहे पुढील व्याख्यानात अशा प्रकारच्या गोष्टी कशा तयार करायच्या हे शिकू हा संपूर्ण ऑब्जेक्ट नेमके काय दर्शवितो हे देखील शिकू परंतु या वर्गात आपण डायमेन्शन बद्दल शिकू येथे जर आपण त्रिमितीय दृष्टीकोन पाहत असाल तर मुळात ते एक पायऱ्या असलेले सिलेंडर आहे आणि त्या नंतर अशा प्रकारच्या सिलेंड्रिकल ऑब्जेक्टचा पाठपुरावा केला जातो ह्या टर्निंग ऑपरेशन झाल्यानंतर तयार झालेल्या पायऱ्या आहेत जर आपण लेथ मशीन वापरत असाल तर अशा प्रकारचे टर्निंग्ज किंवा स्टेप्स तयार करणे अगदी सोपे आहे तर तेथे तीन सिलेंडर्स जोडलेले आहेत किंवा एक मशीन ऑब्जेक्ट आहे जिथे आपण एका त्रिज्याचे किंवा एका व्यासाचे टर्निंग ऑपरेशन केले हा दुसरा व्यास आहे आणि हा दुसरा व्यास आहे ते एक जर आपण 2D दृष्टीकोन पाहत असाल तर जरी या दिशेने पाहिले किंवा कदाचित त्या दिशेने पाहिले किंवा कदाचित या दिशेने पाहिले तरी आपण अशा प्रकारचे 2D ऑब्जेक्ट बनवण्याच्या स्थितीत असू या प्रकरणात आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत ते आपण या व्हिव वरून पाहण्याचा प्रयत्न करतो तर हा भाग हा भाग आहे आणि आपण ज्या भागाकडे पाहत आहोत तो हा भाग आणि हा भाग 90 ० अंश ऑब्जेक्टने फिरविला आहे हे ते आहे ज्याकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ते एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याकडे हे डॅश लाँग डॅश त्यानंतर शॉर्ट डॅश त्यानंतर लाँग डॅश शॉर्ट डॅश इत्यादी आहेत अशा प्रकारच्या लाईन्सना आपण सेंटर लाईन्स म्हणतो जेव्हा जेव्हाआपण अशा प्रकारच्या सेंटर लाईन्स पाहतो तेव्हा कदाचित ऑब्जेक्ट सिलेंडरचा असू शकेल या सिलेंड्रिकल वस्तूंसाठी आपण जे काय दर्शवित आहोत ती एक पायरी आहे त्यासाठी एक लांबी 1 75 आहे तर बेसच्या संदर्भात आपण हे सर्व डायमेन्शन दाखवत आहोत आपल्या 2D ऑब्जेक्टप्रमाणेचप्लेन ऑब्जेक्टसाठी आपण लहान मध्यम आणि प्रदीर्घ अशाप्रकारे डायमेन्शन्स फोलो करतो तर एक कंटीन्यूअस लाईन जी एरोहेड्सने समाप्त होते अशाप्रकारे 2D ऑब्जेक्ट ला आपण डायमेन्शन देतो आता कारण ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे या दिशेने देखील काही विशिष्ट संबंधित बाबी आहेत ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे सहसा येथे डायमीटर खूप महत्त्वाचे असते प्रत्येक पायरीतील अंतर दर्शविण्याऐवजी ते अंतर काय आहे हे आपण दर्शवत नाही परंतु आपण काय दर्शवित आहोत ते म्हणजे डायमिटर काय आहे त्या पायरीसाठी डायमिटर काय आहे त्या पायरीसाठी डायमिटर काय आहे तर या ऑब्जेक्टचा डायमीटर हा सिलेंड्रिकल भाग जो आपण आधी पाहिला होता हा डायमिटर 2 युनिट आहे तर आपण येथे तेच दाखवत आहोत की फाय हे सिम्बॉल डायमीटर दर्शवते बाह्य ऑब्जेक्ट 3 युनिट्स आणि अति बाह्य अब्जेक्ट 4 युनिट्स आहे तर सर्वात कमी डायमेन्शन आधी त्यानंतर मध्यम आणि नंतर सर्वात लांब येते आपल्याकडे अँगलचा इनक्लाइंड भाग असल्यास पुन्हा हे कोन दर्शविण्यासाठी आपल्याला स्टॅंडर्ड टर्मिनोलॉजी वापरावी लागेल उदाहरणार्थ ही वस्तू 2 D ऑब्जेक्ट किंवा सिलेंड्रिकलऑब्जेक्ट सारखी 3 D ऑब्जेक्ट हे पहावे लागेल कारण आपल्याकडे कोणतीही मध्य डॅश रेषा नाही शक्यतो हा एक प्लेनर ऑब्जेक्ट असावा येथे या रेफरन्स लाईनच्या संदर्भात आपण ते 2 5 युनिट म्हणून दर्शवित आहोत आणि येथून येथपर्यंत आपण ते 4 असे दाखवणार आहोत एखादा हे 4 देखील दर्शवू शकतो परंतु हे डायमेन्शन दर्शविण्याच्या प्रमाणित पद्धतीनुसार हे 2 5 आम्हाला दर्शवावे लागेल आणि आपण हे 4 ने दाखवल्यास ते रेफरन्स लाईनच्या संदर्भात अगदी सोपे होईलनिमित्त होते का निमित्त होऊन जाते कोणत्या गोष्टी हे रेखाचित्र सुलभ करते तर स्टॅंडर्ड प्रॅक्टिस म्हणजे या बाजूस त्या बाजूने जोडलेले डायमेन्शन दर्शविणे हे दर्शविण्यात काहीही चूक नाही तथापि ही स्टॅंडर्ड प्रॅक्टिस नाही आता आपल्याला ही लांबी देखील परिभाषित करावी लागेल तर आपण हे येथे 1 युनिट 1 00 ने दर्शवित आहोत हे आपण 2 5 दर्शवित आहोत एखादी व्यक्ती या मार्गाने देखील हे दर्शवू शकते परंतु प्रमाणित पद्धतीनुसार आपण एक डायमेन्शन दर्शवितो त्याच दिशेने आवश्यक असलेले दुसरे डायमेन्शन दर्शविणे देखील नेहमी चांगले असते तर हा दर्शविण्याचा मार्ग योग्य मार्ग आहे आता हा एक इनक्लाइंड कट विभाग असल्याने आपल्याला अँगलची आवश्यकता असू शकते म्हणून हे अँगल दर्शविण्याचे दोन मार्ग आहेत जर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काटेकोरपणे अनुसरण करत असाल तर अँगुलर कोऑर्डिनेट न दर्शवता केवळ संख्या वापरणे चांगले पुढील उदाहरणात आपण ते कोन कधी दर्शवायचे ते पाहू हे मूलभूत डायमेन्शन 2 5 4 0 आणि हे 0 25 या इनक्लाइंड पोर्शनला दर्शविण्यासाठी पुरेसे चांगले आहेत आपल्याला येथे कोणत्याही डायमेन्शन्सची आवश्यकता नाही कारण आपण आधीपासूनच हे 2 5 दर्शवित आहोत हे डायमेन्शन दर्शविण्यासाठी एखाद्याने कॉम्पॅक्ट किंवा कमीतकमी मार्ग अनुसरण करणे आवश्यक आहे म्हणून एखाद्यास आवश्यक असलेले सर्व डायमेन्शन दर्शवावे लागतील ही अतिरिक्त माहिती आहे जर एखाद्याला ती दर्शवायची असेल तर या प्रयत्नांना कमीत कमी करण्याच्या पद्धती समजून घ्याव्या लागतील तर आपण हे देखील 4 0 दाखवू शकतो तरीही आपण ते त्या बाजूला दाखवत आहोत हे आवश्यक डायमेन्शन नाही येथे आपण 2 5 आधीच दर्शवित आहोत हे डायमेन्शन त्या मार्गाने अजिबात आवश्यक नाही हे डायमेन्शन दर्शविण्याचा हा एक छोटासा मार्ग आहे त्याच उदाहरणासाठी जर मला इनक्लाइंड अँगल वापरायचे असेल तर त्याच ऑब्जेक्टसाठी 2 5 4 हे डायमेन्शन आहे परंतु आपण ती उंची किंवा लांबी दर्शवू इच्छित नाही त्या ऐवजी आपण जे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत ते या होरिझोंटल लाइन्सच्या संदर्भात इनक्लाइंड आहे तरआपण त्यास इनक्लाइंड अँगल म्हणून दर्शवित आहोत तरआपण आपल्या 45 00 अंशांचा उल्लेख करण्यासाठी ही अँगुलर गोष्ट वापरत आहोत तर हे 45 अंश आहे जेव्हा आपण ते दर्शवितोआपल्याला हे आधीच माहित आहे की हे डायमेन्शन 2 5 आहे आणि लाईन 4 4 युनिटच्या आत असावी तर जर आपण येथे एक उभी रेष काढत आहोत आणि ती 2 5 युनिट ची आहे हे जे काही उरले आहे ते बिंदू 45 अंशांनी जोडले पाहिजेत म्हणजे एकदा मी जेव्हा येथून येथपर्यंत 2 5 डायमेन्शन बिंदू म्हणून ओळखला तर मी माझा प्रोटेक्टर वापरुन 45 डिग्री लाईनसह पुढे जातो आणि जेव्हा या उभ्या रेषा छेदतील तेव्हा हे थांबवतो तर तुम्ही प्रोटॅक्टरचा वापर करून थिन लाईनसह 45 अंश काढा आणि नंतर ही व्हर्टीकल लाईन प्रोजेक्ट करा जिथे जिथे हे छेदतील तिथे आपण 45 अंश अँगल दर्शवित आहोत कधीकधी आपल्याकडे छोटेसे भाग असतात त्याला च्याम्फर्स म्हणतात जर आपण शार्प कॉर्नर्स नसलेला ऑब्जेक्ट घेतला जसा आपल्याकडे आहे उदाहरणार्थ मी टेबल ची किनार घेईल हे कोपरे शक्यतो अधिक चांगले टाळण्यासाठीच्या हेतूसाठी आपण एकतर आपण कट फार्म प्रकारचे विभाग वापरतो ज्यास आपण च्याम्फरिंग म्हणतो आपण कधीकधी गोलाकार कोपरे देखील पाहतो जे च्याम्फरिंग नसतात परंतु आपण आपल्या तांत्रिक कोर्स दरम्यान त्याबद्दल शिकू म्हणून जेव्हा जेव्हा आमच्याकडे अशा प्रकारचे लहान कट असतात तेव्हा आपण त्यास च्याम्फरिंग म्हणतो उदाहरणार्थ जसे आपण सिलेंड्रिकल वस्तू बनवू इच्छिता परंतु आपण अशा प्रकारे थेट वर्टीकल कट मारू शकत नाही आणि हे करण्या ऐवजी आपण हळूहळू मशीन टूल वापरतो आणि नंतर ते तयार करतो म्हणूनआपण नेहमीच असे कोपरे पाहतो यालाच आपण च्याम्फरिंग म्हणतो तर हा एक च्याम्फर आहे म्हणून आपण 45 अंश दाखवित आहोत उदाहरणार्थ हा त्या च्याम्फरपासून संदर्भ पायथ्यापर्यंत आहे तर ते कोन आपण 45 अंश म्हणून दर्शवित आहोत कारण ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे ज्या कारणास्तव आपल्याकडे डॅश डॉट लाइन आहे आणि हे सर्व च्याम्फरिंग फक्त 45 डिग्री इतकेच नव्हे तर आपण किती दूर जावे हे दर्शवितो आपण 0 25 दर्शवित आहोत जेव्हा आपल्याकडे लांब डायमेन्शन उपलब्ध असतात तेव्हा आपण त्यासारखे दर्शवितो परंतु जेव्हा जेव्हा गर्दी नसते तेव्हा आपण वापरत असलेली ही जागा आहे तर या टप्प्यापासून त्या टप्प्यापर्यंत या प्रोजेक्टरची लांबी 0 25 आहे जर आर्क्स असतील तर एखाद्याने हे डायमेन्शन दाखवताना काळजी घ्यावी उदाहरणार्थ आपल्याकडे एक खोली आहे जेथे कडा थोडा कोपरा असलेल्या आहेत कारण या बाजूला मटेरियल आहे ही खोलीची हवा आहे आणि ही खोलीचे मटेरियल आहे या कडा आहेत म्हणून जेव्हा जेव्हा साहित्य असते तेव्हा आपण त्यास या प्रकारच्या हॅश ओळींनी दर्शवितो हे दर्शविते की तेथे मटेरियल आहे आणि या बाजूला कोणतेही मटेरियल नाही उदाहरणार्थ जेव्हा आपल्याकडे कट सेक्शन ऑब्जेक्ट असतात उदाहरणार्थ 3D आयताकृती ब्लॉक घेऊ ते बॉक्स लोखंडी पेटी सॉलिड ब्लॉक असू शकते तर आत सर्वत्र मटेरियल आहे आता मला ते त्या फ्रेमचे स्लाइस करायचे आहे तर जर मला ते दोन भागांमध्ये विभाजित करायचे असेल तर ते वेगळे करा हा एक भाग आहे आणि हा मागे दुसरा भाग आहे आपण त्यास B भाग कॉल करू समोरील भाग A आहे जर मला B भाग दाखवायचा असेल तर आपण तो या प्रकारचे हॅश ने दाखवू कारण हे असे काहीतरी आहे की जेव्हा येथे मटेरियल उपलब्ध आहे आपण हॅशद्वारे दर्शवित आहोत आणि जेव्हा तेथे मटेरियल उपलब्ध नाही आपण कोणतीही हॅश दाखवत नाही तथापि या R चिन्हामुळे आपल्याकडे 6 युनिटची त्रिज्या आहे म्हणून जेव्हा जेव्हा त्रिज्या असतात तेव्हा आपल्याला ते या मार्गाने दर्शवावे लागते ते 6 युनिट्स असू शकतात ते 10 युनिट्स असू शकते आपण कितीही युनिट समोर जाऊ शकतो आपल्याकडे R19 हे त्रिज्या असलेले आणखी एक उदाहरण येथे आहे हे ऑब्जेक्ट वरील छिद्र आहेत आणि हे कदाचित सिलेंड्रिकल आकारात असावे कारण ज्यामुळे आपल्यास या डॅश डॉट प्रकारच्या रेषा दिसत आहेत जेव्हा जेव्हा या प्रकारच्या वक्रता असतात तेव्हा आपण हे त्रिज्याद्वारे दर्शवितो एखाद्यास हे डायमेन्शन तपशीलवार दर्शवावे लागेल उदाहरणार्थ आपण येथे एक ड्रॉईंग घेत आहोत उदाहरण म्हणून ड्रॉईंग शीट मध्ये एखाद्या वस्तूचा उल्लेख केला आहे हे टायटल ब्लॉक मध्ये दर्शविले आहे कदाचित तेथे मटेरियल आहे ज्यामुळे येथे हॅशिंग केले गेले आहे आणि आपण त्यात जटिल तपशील दर्शवू शकतो उदाहरणार्थ चला आपण याकडे बघुया या छोट्या लाल कडे बघूया ज्याला आपण या ड्रॉईंग शीटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दाखवित आहोत तरआपण त्या गुंतागुंतीच्या डायमेन्शन यांचा उल्लेख करू इच्छितो हेही कारण आहे की आपण याला वेगळ्याप्रकारे दर्शवित आहोत ज्यात त्याचे स्पष्ट डायमेन्शनिंग आहे ज्यामध्ये त्याचे R 0 05 युनिट आहे ज्यास आपण डिटेल डायमेन्शन म्हणतो आपल्याला आवडेल अशा कोणत्याही गुंतागुंतीच्या गोष्टी आपण दर्शवू शकतो विशेषत नंतर त्यास एका वेगळ्या वर्तुळात दर्शविल्या जाते आणि हे इतर मूलभूत डायमेन्शन जे आपण येथे पाहू शकतो कारण ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे म्हणून आपल्याकडे व्यासाचा डायमेन्शन वगैरे आहे हे डायमेन्शन दर्शविण्यासाठी काही नियम आहेत चला L S इत्यादी डायमेन्शन दाखविले आहेत काही सतत रेखा काही डॅश डॉट रेषा काही तुटक रेषा दाखविल्या गेल्या आहेत याचा अर्थ तेथे एक छिद्र आहे तर लांबी रुंदी उंची वर्तुळांचा व्यास आर्क्सची त्रिज्या आणि इतर गोष्टी परिभाषित करण्यासाठी S आकाराच्या डायमेन्शन यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ चला आपण S कडे पाहूया S पुन्हा S पाहु हे नेहमी वापरण्यात येणारे मुख्य डायमेन्शन आहेत स्थिती डायमेन्शननुसार वैशिष्ट्यांसह L यास सेंटर म्हणून दाखवा चला तर हे स्थिती डायमेन्शन L पाहू तर हे संपूर्ण केंद्र त्या L युनिट्सवर आहे हे छिद्र या दिशेने L च्या ठिकाणी आहे मूलभूत डायमेन्शन नेहमी वर्तुळाचा व्यास किंवा छिद्र फाय S आहे लांबी S असते ही लांबी संपूर्ण लांबी S आहे ही संपूर्ण लांबी S आहे आणि याप्रमाणे बऱ्याच गोष्टी परंतु जेव्हा मी एखाद्या विशिष्ट तळाशी संबंधित पोझिशन डायमेन्शन दर्शवू इच्छितो तेथे असे काही सेंटर आहे जे आपण या मार्गाने दर्शवतो आणि मी म्हटल्याप्रमाणेआपण प्रत्येक वेळी समान डायमेन्शन पुन्हा देत नाही तर हे डायमेन्शन दर्शविण्याचा एक न्यूनतम मार्ग काही नियम ज्या ठिकाणी कॅरेक्टरस्टिक शेप दाखविला आहे त्या ठिकाणी त्याच्या दृश्यातील फीचर्स ला डायमेन्शन दिले आहेत तर या डायमेन्शन्स द्वारे मुख्य वैशिष्ट्ये सांगावी लागतील इंग्रजी भागाला मिमी डायमेन्शन दशांशमध्ये दिले आहे अपूर्णांक मध्ये नाही मेट्रिक भागास डायमेन्शन दशांशासह मिमीमध्ये दाखवलेले असतात डायमेन्शन संख्येमधून युनिट वगळल्या जातात कारण ते सामान्यत मिलीमीटरमध्ये असतात म्हणूनआपण म्हटले आहे की आपण वापरत असलेल्या स्टॅंडर्ड प्रोटोकॉलनुसार सर्व डायमेन्शन मिमीमध्ये आहेत जसे की आपण 1 0 मिमी लिहिण्याऐवजी आपण लिहितो 1 ऑब्जेक्ट आणि डायमेन्शनच्या पहिल्या पंक्ती दरम्यान नेहमी कमीतकमी 10 मिमी सोडा आपण आणखी एक उदाहरण पाहू या येथे आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे जिथे डायमेन्शनचा उल्लेख केला आहे आपण मोठे सर्कल वगळता इतर सर्कल मध्ये दृश्याबाहेर डायमेन्शन ठेवतो तर सर्व डायमेन्शन येथे बाहेर नमूद केले आहेत एक प्रकारची गोष्ट म्हणजे दृश्यापासून कमीतकमी 10 मि अंतर राखणे आवश्यक आहे कमी डायमेन्शनच्या बाहेर मोठ्या लांबीचे डायमेन्शन ठेवा स्टॅंडर्ड प्रॅक्टिस नुसार त्यामध्ये डायमेन्शन टेक्स्ट ठेवा काही विशिष्ट प्रकरणांमध्ये डायमेन्शनचा उल्लेख लाईनच्या वरच्या बाजूस करण्याची देखील अनुमती आहे ही एक डायमेन्शन दर्शविण्याची दुसरी पद्धत आहे डायमेन्शनांच्या शेवटी एरोहेड वापरा आपण एरोहेड्स वापरायला पाहिजे हे शेवटचे उदाहरण देऊन सत्र बंद करूया येथे मी तुम्हाला दोन चित्रे दर्शवित आहे A आणि B अशी दोन भिन्न चित्रे यापैकी रिप्रेझेंटेशन चा कोणता मार्ग योग्य मार्ग आहे चित्र A आणि चित्र B पाहूया चित्र A च्या तुलनेत चित्र B चा रिप्रेझेंटेशन चा मार्ग चुकीचा आहे का चला आपण चर्चा केलेले नियम आठवू हा नियम तोडत आहे कोणीही ऑब्जेक्टच्या आत डायमेन्शन दर्शवू नये जी चुकीची गोष्ट आहे आणि कमीतकमी ah पासून 10 मिलिमीटर अंतर असावे लागते ऑब्जेक्टपासून 1 मिलिमीटर अंतर वापरावे लागते या केस मध्ये असे अनुसरण केले जात आहे त्यामुळे ऑब्जेक्ट या पातळीवर आहे तर हे डायमेन्शन त्या ऑब्जेक्टपासून दूर असतात परंतु येथे डायमेन्शन ऑब्जेक्टमध्ये आहेत तर हे चुकीचे रिप्रेझेंटेशन आहे तर आजच्या वर्गात डायमेन्शन बघितले ते कसे दर्शवायचे आणि सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट्स आणि प्लेनर ऑब्जेक्ट्स याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला या डायमेन्शनसाठी नियम काय आहेत हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला पुढील वर्गातआपण टॉलरन्स आणि आपण हे टॉलरन्स कुठे वापरायचे ती महत्त्वाची का आहे याबद्दल अधिक शिकू आपले खूप खूप आभार